तुम्हा सर्वांना सुप्रभात या व्हिडीओ कॅप्सूलमध्ये आपण DC DC कन्व्हर्टर सिस्टीमचे ओव्हरर्व्ह्यू पाहू लोड चा विचार करा या लोडला फक्त DC व्होल्टेज मिळणे अपेक्षित आहे DC व्होल्टेज DC सोर्स द्वारे दिले जाऊ शकते जसे की आपण वापरलेला DC सोर्स बॅटरी आहे तथापि बॅटरी आणि लोड कदाचित विसंगत आहेत उदाहरणार्थ बॅटरी कदाचित 12 व्होल्टची बॅटरी किंवा 24 व्होल्टची बॅटरी किंवा 48 व्होल्टची बॅटरी आणि लोड कदाचित 5 व्होल्ट लोड असेल अशा परिस्थितीत बॅटरी उच्च व्होल्टची अपेक्षा असलेल्या लोडशी थेट जोडली जाऊ शकत नाही कॉर्ड आणि DC DC कन्व्हर्टर मध्ये पॉवर इंटरफेस असणे आवश्यक आहे आणि हे फोकस ऑफ ऑप्टिक होते आणि हेच करायचे आहे आणि डिझाइन करायचे आहे तथापि बहुतेक प्रकरणांमध्ये इनपुट बॅटरी असू शकत नाही इनपुट कदाचित AC ग्रिड स्वतःच असू शकते जर ते AC ग्रिड असेल तर इनपुट वेव्ह आकार हा पर्यायी बायडायरेक्शनल व्होल्टेज वेव्ह आकार 230 व्होल्ट rms असेल आता हे DC DC कनवर्टर इनपुट शी थेट सुसंगत नाही म्हणून या विशिष्ट वेव्ह च्या आकारासाठी आपल्याला आणखी पॉवर रूपांतरण करणे आवश्यक आहे म्हणजे आपण रेक्टिफायर वापरून ते दुरुस्त करतो आणि वेव्हचा आकार युनि डायरेक्शनल वेव्ह आकारात बनवतो हा युनि डायरेक्शनल वेव्ह आकार खूप भिन्न आहे आणि DC DC कन्व्हर्टर च्या इनपुटला थेट दिलेली प्रणाली पुढे सुसंगत नाही म्हणून आम्ही फिल्टर नावाचा दुसरा इंटरफेस वापरतो या अत्यंत भिन्न युनि डायरेक्शनल व्होल्टेजचे लो रिपल अन रेग्युले टेड व्होल्टेज मध्ये रूपांतर करणे हे फिल्टरचे काम आहे हा लो रिपल अनियंत्रित व्होल्टेज DC DC कन्व्हर्टर च्या इनपुटला दिला जातो हे उच्च दर्जाचे DC आउटपुटमध्ये रूपांतरित होते जे लोडच्या विशिष्ट अनुप्रयोगास दिले जाऊ शकते ज्याला शुद्ध DC ची अपेक्षा असते संदर्भ वेळ 0246 जर आपण रेक्टिफायर बघितले तर रेक्टिफायर हा साधा डायोड आहे हा हाफ ब्रिज रेक्टिफायर किंवा फुल ब्रिज रेक्टिफायर असू शकतो परंतु आपण सर्वात लोकप्रिय रेक्टिफायरबद्दल चर्चा करू जे आजकाल बहुतेक उत्पादनांमध्ये वापरले जाते जे फुल ब्रिज रेक्टिफायर आहे यानंतर एक फिल्टर असेल जो LC फिल्टर किंवा इंडक्टर कॅपेसिटर फिल्टर किंवा फक्त C फिल्टर असू शकतो येथे आपण C फिल्टरची चर्चा करू जे बहुतेक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते DC DC कन्व्हर्टर्स च्या बाबतीत त्यातील मुख्य घटक म्हणजे MOSFET किंवा IGBT किंवा संदर्भ वेळ 0336 काही पॉवर सेमीकंडक्टर स्विच तेथे कॅपेसिटर असतील आणि इंडक्टर्स असतील म्हणून हे सर्व प्रमुख घटक विशिष्ट टोपोलॉजीज मध्ये विशिष्ट आउटपुट मिळविण्यासाठी एकत्र असतील ज्याची आपण या कोर्समध्ये नंतर चर्चा करू या विशिष्ट अभ्यासक्रमाचा उद्देश DC DC कनवर्टर डिझाइन आहे तथापि सुरुवातीच्या टप्प्यात किंवा प्रारंभिक प्रक्रियेत आपण रेक्टिफायर आणि फिल्टर वर चर्चा करू कारण DC आउटपुट प्राप्त करणे आवश्यक आहे या टप्प्यावर DC आउटपुट जेणेकरुन DC DC कन्व्हर्टरच्या इनपुटवर स्त्रोत वॉल आउटलेट स्त्रोत जे 230 व्होल्ट AC व्होल्टेज आहे ते दिले जाऊ शकते तर या आठवड्यात प्रारंभिक चर्चा रेक्टिफायर आणि फिल्टर डिझाइन वर लक्ष केंद्रित करु